हॅलो एव्हरीवन डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर च्या लेक्चर सिरीज मध्ये तुमचे स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण इन्फॉर्मेशन चा डिझास्टर प्रीपेअर्डनेस आणि डिझास्टर रिकव्हरी संदर्भात रोल याबद्दल बोलणार आहोत या सिरीज मधील हे लेक्चर आणि पुढचे दोन लेक्चर एकमेकांशी संबंधित आहेत म्हणून आपण सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन हे आणि पुढचे दोन लेक्चर देखील ऐकावे अशी विनंती आहे या लेक्चर दरम्यान फोकस हा डिझास्टर प्रीपेअर्डनेस आणि डिझास्टर रिकव्हरी कडे जाणाऱ्या गोष्टी संदर्भात निर्णय घेणे हा आहे साधारणपणे लोक जेव्हा अशा प्रकारचे निर्णय घेतात तेव्हा त्या लोकांसाठी इन्फॉर्मेशन सोर्स काय असतो त्यांना इन्फॉर्मेशन कशी मिळते मी तुम्हाला बांगलादेश संबंधित प्रॉब्लेम इंट्रोड्युस करतो बांगलादेश संबंधित हा लहान प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच त्यांना डिझास्टर प्रीपेअर्डनेस काय आणि कसा करायचा आहे हा कॉन्टेक्स्ट आहे बांगलादेश हा सुंदर देश आहे बांगलादेश भोवती बरीच हीरवळ आहे आणि या देशाचा बहुतेक भाग तीन बाजूंनी भारताने वेढलेला आहे या देशात अतिशय सुपीक जमीन आहे या देशाला विशेषतः किनारपट्टी भागात ते पिण्याच्या पाण्याबद्दल रिस्क आणि हवामान बदलामुळे डिझास्टर रिस्क या गंभीर धोक्यात आले आहेत आणि म्हणून इथे करोडो लोक याच्याशी झुंज देत आहेत हा फार दाट लोकसंख्येचा देश आहे इथली लोकसंख्या जवळपास 20 करोड आहे आणि म्हणून या क्षेत्रात ते स्लो पोईझनिंग एन्विरॉन्मेंटल अँड डिझास्टर रिस्क या दोन मोठ्या धोक्यामुळे ग्रस्त आहेत हे हळुवार स्लो पॉयझन आहे आणि त्यामुळे कुणालाही पाच वर्ष किंवा दहा वर्षा आधी हे कळत नाही इथे काय समस्या आहे तर येथील भूजल आर्सेनिक मुळे दूषित झालेले आहे आणि हे आर्सेनिक मुळे दूषित झालेले भूजल तुम्ही पिण्यासाठी वापरू शकत नाही कारण हे आर्सेनिक मुळे दूषित झालेले आहे आणि तसेच तुम्ही पृष्ठभागावरील पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही कारण हे खारट आहे क्षार युक्त झालेले आहे आणि जर तुम्ही हे पाणी प्यायले तर तुम्हाला डिसेंट्री डायरिया आणि इतर आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात तर त्यांचा इतिहास असा आहे की पाकिस्तान पासून बांगलादेशाला 1971 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बांगलादेशामध्ये 1980 या दशकाच्या सुरुवातीला तेथील लोक पिण्याच्या पाण्यासाठी भूतलावरील पाणी जसे की नद्या तळे कालवे किंवा तलाव यावर अवलंबून होते आणि हे भूतलावरील पाणीदेखील गोड पाणी होते आणि लोक त्यावर अवलंबून होते परंतु युनेस्को ने जपान सरकारच्या सहकार्याने पिण्याच्या पाण्यासाठी पृष्ठभागाच्या पाण्याचे प्रचार न करणे थांबविले त्यांचे म्हणणे होते कि यामुळे डिसेंट्री डायरिया आणि इतर आरोग्यविषयक समस्या येत आहेत आणि म्हणून मृत्यू दरही वाढत आहे कारण तेथील लोक तळे आणि तलाव यासारख्या पृष्ठभागावरील पाण्याचा वापर पिण्यासाठी करत आहेत युनेस्को आणि इतर शास्त्रज्ञांच्या मते या क्षेत्रामध्ये दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण फार आहे तेव्हा त्यांनी काय केले तर बांगलादेश गव्हर्मेंट ने युनेस्को च्या सहकार्याने ट्यूब वेल्स करायला सुरुवात केली इथे तुम्ही पाहू शकतात की हात पंप प्रकारच्या या ट्यूबवेल आहेत या ट्यूब वेल्स फार खोल नसतात फक्त 15 ते 20 मीटर वर तुम्हाला पाणी मिळते आणि तुम्ही ते वापरू शकतात आणि म्हणून त्यांनी या ट्यूबवेल च्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जे स्वस्त होते आणि तुम्हाला भूजल देखील मिळवता येत होते आता लोकांनी ट्यूब वेल्स वापरायला सुरुवात केली होती आणि 1990 पर्यंत नंतर 10 ते 15 वर्ष जवळपास बांगलादेशामधील ग्रामीण भागातील 80 लोकं पिण्याच्या पाण्यासाठी ट्यूबवेल्स च्या पाण्याचा वापर करायला लागले होते तर जे लोक तळे आणि नद्या यासारख्या पृष्ठभागावर वरील पाण्यावर अवलंबून होते ते आता पृष्ठभागावरून ट्यूबवेल चे पाणी वापरत होते ट्यूबवेल किंवा हॅन्ड पंप चे पाणी वापरत होते आता जेव्हा 80 लोक हे पाणी वापरत होते तेव्हा नंतर पुन्हा शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की हे लोक दुसऱ्या प्रकारच्या डिझास्टर आणि रिस्क म्हणजेच आर्सेनिक कंटामीनेशन ला एक्सपोज होत आहेत तेव्हा जर तुम्ही आर्सेनिक मुळे दूषित झालेले पाणी प्यायले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो तुम्हाला कॅन्सर चा धोका वाढतो आणि म्हणून इथे एक समस्या म्हणजे तुम्ही पृष्ठभागावरील पाणी पिऊ शकत नव्हते कारण ते आधीच दूषित झालेले होते आणि आत्ता तर ते जास्त क्षारयुक्त देखील झाले होते हे समुद्र पातळीची वाढ हवामान बदल किंवा इतर काही बदलांमुळे जसे की श्रिम्प कल्टिवेशन मुळे झाले होते त्यांनी समुद्राचे पाणी मुख्य भागावरील क्षेत्रात आणले होते आणि त्यामुळे हे उंचावरील क्षेत्र झाले होते पण त्याचा परिणाम असा झाला की त्या पाण्याचे क्षार वाढले होते आणि ते पाणीदेखील दूषित झाले होते आणि त्यामुळे पिण्याचे पाणी संकटात आले होते तुम्ही खाऊ शकत नव्हते तुम्ही पृष्ठभागावरील पाणी पिऊ शकत नव्हते कारण ते क्षारयुक्त झाले होते आणि आर्सेनिक मुळे भूजल देखील पिऊ शकत नव्हते आता इथे तुम्ही पाहू शकतात की मिनिस्ट्री ऑफ एन्विरॉन्मेंटल अँड फॉरेस्ट 20 दशलक्ष लोकांवर त्यांच्या पिण्याच्या पाण्यातील वेगवेगळ्या क्षारांच्या प्रमाणामुळे परिणाम झाला होता इंटिग्रेटेड रीजन इन्फॉर्मेशन नेटवर्क 2007 Integrated Regional Information Network 2007 च्या रिपोर्ट नुसार या पाच दशकांमध्ये पाण्यातील क्षाराचे प्रमाण 45 नी वाढले होते तुम्ही इथे हे 1973 आणि 1997 मध्ये पाहू शकतात की हे कसे बदलले आहे हे बांगलादेशामध्ये पाण्यातील खारटपणा आहे तेव्हा हे सर्व लाल क्षेत्र म्हणजेच खरोखर खारट पाण्याचे क्षेत्र आहे

तर मी सांगितल्याप्रमाणे 1970 च्या दशकाच्या शेवटी किंवा 1980 दशकाच्या सुरुवातीला बांगलादेश गव्हर्नमेंट ने युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड United Nations Childrens Fund UNICEF च्या सहयोगाने उथळ ट्यूबवेल इन्स्टॉल करण्याच्या मोठ्या प्रोजेक्ट ला सुरुवात केली या STW's छोट्या असतात आणि पृष्ठभागावरील दुषित पिण्याच्या पाण्यामुळे होणाऱ्या डायरिया कोलेरा सारख्या रोगांनी ग्रस्त असलेल्या ग्रामीण भागात सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देतात आता जवळजवळ 80 पेक्षा जास्त बांगलादेशी पॉप्युलेशन ट्यूबवेल वर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत आता त्यांना हे ट्यूबवेल आर्सेनिक दूषित पाण्याने प्रभावित झाले आहे बांगलादेशातील १ २ दशलक्ष लोकांना आर्सेनिक चा अप्रत्यक्ष किंवा थेट धोका आहे कारण ते आर्सेनिक दूषित पाणी पितात 30 ते 40 दशलक्ष लोकसंख्या ही लहान संख्या नाही यासाठी सोल्युशन काय आहे या ठिकाणी परिस्थिती काय आहे कोस्टल एरिया असल्यामुळे या ठिकाणी भरपूर पाणी उपलब्ध आहे तुम्ही दररोज येथे पाणी पाहू शकतात परंतु ते पाणी मात्र पिता येत नाही पृष्ठभागावर चे पाणी किंवा ग्राउंड मध्ये असलेले पाणी पिता येत नाही काही लोक त्यांची कम्युनिटी लेवल वॉटर सप्लाय पॉन्ड अँड फिल्टर सिस्टम बद्दल आयडिया वापरत आहेत ते पॉन्ड मधील वॉटर गोळा करून काही प्रमाणात वाळू च्या मदतीने फिल्टरिंग करत आहेत अशाप्रकारे जमा झालेले पाणी स्वच्छ असते परंतु त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मेन्टेनन्स इशू आहेत या प्रकारच्या प्लांट ला पॉईंट सॅण्ड फिल्टर पि एस एफ असे म्हटले जाते परंतु ते चांगल्या पद्धतीने काम करत नाही अशा फिल्टर प्लांट चा लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी फारसा उपयोग होत नाही असे लक्षात आले आहे त्या ठिकाणी पाणी फिल्टर करण्यासाठी लोक वेगळ्या ऊपायांचा विचार करत आहेत आणि त्याचा काही प्रमाणात त्यांना फायदा होत आहे सायंटिस्ट लोकांचा त्याबद्दलचा दृष्टीकोण म्हणजे आर्सेनिक घटक कमी होतो का याबद्दल खात्री नाही परंतु ते खूप वाईट सोलुशन नाही काही प्रमाणात अफोर्डेबल आहे समुद्री भागात राहणारे बांगलादेशी लोक खूप गरीब लोक आहेत ते खरोखर गरीब आहेत त्या एरिया मध्ये मोठ्या संख्येने लोकसंख्या खूप गरीब आहे त्यांना हा फिल्टर घेण्याची परवडेल काय हा एक मोठा प्रश्न आहे ते लोक आता म्हणत आहेत की आम्हाला या भागात पर्यायी पिण्याच्या पाण्याची गरज आहे सायंटिस्ट लोकांना असे आढळले की साधारणपणे लोकांना हे फारसे प्रोत्साहित केले जात नाही पर्यायी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी लोक फारसे प्रेरित नाही यासाठी तेथे अनेक कारणे आहेत लोकांची सवय आणि वृत्ती एक प्रकारची समस्या आहे लोक अशाच प्रकारचे पाणी पिण्याच्या गोष्टीची सवय करतात ते म्हणतात की माझे वडील माझे आजोबाआणि माझे पूर्वज ते सर्व इथे राहत होते आणि ते अशाच प्रकारचे पाणी पीत होते अशा प्रकारचे पाणी पिण्यासाठी पूर्वजांना काहीही प्रॉब्लेम नव्हता ती लोक 70 ते 80 वर्षापर्यंत काहीही इशू नसताना जगले तेव्हा मि का काळजी करावी मला त्याची सवय आहे मी रेसिलियंट आहे मला त्याचा अनुभव आहे मला त्याचे काळजी करण्याची गरज नाही अशाप्रकारे त्यांचे दृष्टिकोन आहेत या संबंधित दुसरा एक तशाच प्रकारचा दृष्टिकोन म्हणजे त्या लोकांना अवेअरनेस नाही कदाचित त्यांना माहिती नाही अशा पाण्याची त्यांना सवय झाली आहे हे पाणी पिऊन होणारे डिझास्टर ची तीव्रता आणि असुरक्षितता याबद्दल त्यांना सीरियसनेस कळला नाही दुसरे म्हणजे सध्याची गरीबी हे आहे हे लोक खरोखर गरीब आहेत त्यांना त्यांच्या जीवनात बऱ्याच समस्या आहेत त्यांचे पूर्ण जीवन हे एक रिस्क आहे गरिबीच्या दृष्टीकोनातून उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून आर्थिक दृष्टीकोनातून धोक्यात येणारी त्यांची सर्वच घरे रिस्क मध्ये आहेत म्हणून ते त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे रोजच संकटात आहेत आणि त्यामुळे इतर गोष्टींकडे पाहणे हे त्यांच्यासाठी खरोखरच अवघड होते तेव्हा रिस्क च्या पाठीमागे अशाप्रकारचा बॅकग्राऊंड आहे तसेच शिक्षणाचा अभाव अविश्वास आणि गव्हर्मेंट एजन्सी व NGO's वरचा अविश्वास असे दुसरे घटक देखील लोकांनी शोधले आहेत त्यांना विश्वास वाटत नाही की हे NGO's म्हणजेच नॉन गव्हर्मेंटअल ऑर्गनायझेशन आणि गव्हर्मेंटअल ऑर्गनायझेशन खरोखर प्रामाणिक आहेत आणि ते या पिण्याच्या पाण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह देतील कारण 1980 मध्ये ही लोक म्हणत होती की हे पृष्ठभागावरील तळ्यांमधील पाणी दूषित आहे आणि म्हणून तुम्ही कृपा करून ट्यूबवेल चा वापर करा पृष्ठभागावरील पाणी वापरू नका हे लोकांना पटवून देण्यासाठी फार फार वेळ लागला होता ते लोक ह्या पृष्ठभागावरील पाण्यासोबत फार फार कंफरटेबल होते आणि त्यामुळे पृष्ठभागावरील पाणी न वापरता लोकांनी ट्यूबवेल चा वापर करावा यासाठी या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी बरेच प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट आणि बराच वेळ खर्च केला होता आणि आता पुन्हा हे लोक असे सांगत आहेत की हे ट्यूबवेल चे पाणी वापरू नका तेव्हा मी कुठे जावे आर्थिकदृष्ट्या हे फार समृद्ध क्षेत्र नाही तेव्हा नंतर दुसरे काय तुम्ही आशा सोडली का आम्ही काहीच करू शकत नाही का त्यावेळी काही लोकांनी हे आव्हान स्वीकारले आणि ते फार सोप्या आणि नाविन्यपूर्ण कल्पना सोबत पुढे आले त्यांनी सांगितले की खरोखर आपल्याकडे भरपूर प्रमाणात पाणी आहे सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी आकाशात बरेच शिक्के दिसत आहे आणि काळजी करू नका हे आकाश आपल्याला या नळाप्रमाणेच खरोखर पिण्याचे पाणी देईल या नळाप्रमाणेच प्रत्येकाला भरपूर पाणी मिळेल कुणी सांगितले की आपल्याकडे पाणी नाही तिथे एक जपानी संस्था आहे पावसाच्या पाण्यासाठी नफा न देणारी लोकांची संस्था आहे याला अमामिझु म्हणतात जपानी भाषेत असे एक प्रकारचे पावसाचे पाणी म्हटले जाते जे प्रत्येक घरात स्मित आणेल म्हणूनच नवीनतेचा प्रसार करणे अपरिहार्य आहे हे घराच्या लेव्हलवर टॅंक मॉडेल आहे पावसाळी दिवसात तुम्हाला हे छतावरचे पाणी गोळा करायचे आहे हे असे चांनेलाइज करून इथे स्टोअर करायचे आहे हे फार सोपे आहे इथे छोटी जाळी पाईप आणि फुकेट इतकेच आहे तेव्हा तुम्हाला ही अशी छोटी साधी टेक्नॉलॉजी गरजेची आहे बांगलादेशामध्ये एप्रिल मे पासून फार चांगला पाऊस असतो तेव्हा तुम्हाला पावसाचे पाणी मिळू शकते आणि हे सप्टेंबर पर्यंत असे चालू शकते आणि म्हणून ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांसाठी तुम्हाला पाण्याची गरज पडू शकते तेव्हा तुम्ही या वेळेमध्ये हे पाणी साठवून ठेवू शकतात आणि नंतर या सहा महिन्यांसाठी तुम्ही ते वापरू शकतात आणि इथे या वेळेमध्ये तुम्हाला नेहमी पावसाचे पाणी उपलब्ध आहे तेव्हा तुम्हाला काळजी करायची गरज नाही तिथे सरासरी 1500 ते 2000 मिलिमीटर एवढा पाऊस असतो परंतु तो फक्त या महिन्यांमध्ये जास्त असतो तेव्हा काही लोकांनी यासाठी पुढे येऊन आम्ही हे करू शकतो असे म्हटले जर आमच्याकडे 5000 लिटर पाण्याची टाकी असेल आणि जर आम्ही कुटुंबामध्ये 4 ते 5 मेंबर असू तर आम्हाला हे साठवून ठेवलेले पाणी पिण्यासाठी सहा महिने पुरू शकते तेव्हा ही घराच्या लेव्हल वर छोटी टाकी आहे ही NGO ची व्यक्ती आहे आणि हे यूजर आहेत तेव्हा आपल्याला हि फार महाग नसलेली छोटी टाकी इन्स्टॉल करण्याची गरज आहे तर बांगलादेशामध्ये पिण्याच्या पाण्याची रिस्क टाळण्यासाठी हे आव्हान होते की तुम्हाला बऱ्याच बऱ्याच टॅंक इंस्टॉल कराव्या लागणार होत्या आणि म्हणून या पासून आपण कसे रिकव्हर करू शकतो आपण हे रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी कसे प्रोत्साहित करू शकतो हे आम्हाला आव्हान होते आणि ही समस्या आम्ही कशाप्रकारे सोडवणार होतो तेव्हा प्लॅनर म्हणून अभ्यासक म्हणून आम्ही सांगितले की तुम्हाला बांगलादेशामध्ये या पिण्याच्या पाण्याची रिस्क कमी करण्यासाठी या टँक चा प्रसार करणे गरजेचे आहे याचे उत्तर काय आहे ते आम्हाला सांगा लोकांना पाण्याची समस्या आहे लोकांना सवयीची समस्या आहे लोकांना रिस्क कडे दुर्लक्ष करण्याची समस्या आहे आणि म्हणून ते या गोष्टी विचारात घेत नाही अजून तिथे बऱ्याच समस्या एक म्हणजे सामाजिक आर्थिक समस्या आणि दुसरी म्हणजे शैक्षणिक समस्या देखील आहेत आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये गव्हर्मेंट तुम्हाला विचारत आहे की तुम्ही याचे काय सोल्युशन देऊ शकतात तेव्हा लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम त्यांना कशाची आणि काय गरज आहे हे माहीत करून घ्यावे लागेल इथे इन्फॉर्मेशन चा रोल काय असणार आहे आपण कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन त्यांना देऊ शकतो आणि हे आपण कशा प्रकारे त्यांना देऊ शकतो जेणेकरून ते या टॅंक बसवण्यासाठी प्रोत्साहित होतील तेव्हा अशा प्रकारे ही अशी छोटीशी कल्पना आहे इथे आपल्याला फार मोठ्या प्रयत्नांची गरज नाही तर फार छोट्या गोष्टी कराव्या लागणार आहेत हे छोटे प्रयत्न फार मोठा परिणाम घडवून आणू शकतात जसे की या नाविन्यातेचा प्रसार करतील आणि या हवामान बदलाच्या अनुकूलतेसाठी आणि डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट साठी ही नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी अपरिहार्य ठरेल या छोट्या शक्ती एकत्र करून एक मोठी शक्ती तयार होऊ शकते म्हणजेच या छोट्या शक्तींपासून आपण फार मोठ्या प्रमाणात शक्ती निर्माण करू शकतो तर मग आमचा रिसर्च प्रॉब्लेम असा आहे आपण लोकांना हि टँक इन्स्टॉल करायला सांगितली कल्पना करा ही टॅंक आहे आणि आपण लोकांना सांगितले की ही टॅन्क तुमच्या घरावर इन्स्टॉल करा तर मी खरोखर गोंधळून जाईल का हा निर्णय घेणे इतके सोपे का नाही कारण मला खरोखर याचे फायदे तोटे माहित नाही तेव्हा मी तुमच्यावर कसा काय विश्वास ठेवू शकतो तर मला माहिती हवी आहे कारण हे नवीन आहे याआधी कोणीही हे वापरलेले नाही ही नावीन्यपूर्ण टेक्नॉलॉजी आहे आणि काही केसेस मध्ये हे नवीन नियम खरोखर धोकादायकही असते कारण हे नवीन आहे आणि हे नवीन असल्यामुळे याचे फायदे आणि तोटे लोकांना माहीत नसतात तेव्हा लोकांना याची काहीही कल्पना नसल्यामुळे या अनिश्चित परिस्थितीमध्ये हे इंस्टॉलेशन करण्याचा निर्णय घ्यायचा आहे जर हे समाजामध्ये आधीपासूनच असलेले तुम्ही विकत घेणार असाल तर काहीच समस्या नाही तुम्ही हे दूरवरही विकत घेऊ शकतात परंतु जर हे उपलब्ध नसेल याआधी कधीही आलेले नसेल तर खरोखर लोक कसा काय निर्णय घेतील हा मोठा प्रश्न आहे

तेव्हा लोकांना कोणत्या प्रकारच्या माहितीची गरज आहे त्यांना हे चांगले आहे किंवा वाईट आहे हे कसे कळेल हे माझ्यासाठी कार्य करेल किंवा नाही अशी माहिती त्यांना हवी आहे त्यांच्याजवळ ही माहिती नाही कारण हे नवीन आहे पण जर आपण त्यांना ही माहिती दिली तर त्यांना कळेल ते या नवीन टेक्नॉलॉजी चे मूल्यमापन करू शकतील आणि हे इनोव्हेटिव्ह असेल परंतु नवीन असणार नाही कारण आता त्यांच्याकडे काही फीडबॅक असणार आहे आणि म्हणून आता लोक त्यांची अनिश्चितता कमी करण्यासाठी माहिती गोळा करत आहेत कुणालाही अनिश्चितता आवडत नाही प्रत्येक जण त्यांचे भविष्य प्रेडिक्ट करू इच्छितो जसे की कुठल्याही प्रकारची रिस्क आणि रिस्क हि नेहमी भविष्यातच येत असते तुम्हाला माहित आहे का हे खरे आहे की आपण नेहमी भविष्यामध्येच रिस्क ला सामोरे जात असतो भविष्यातील रिस्क कधीही वर्तमानामध्ये किंवा भूतकाळात येत नसतात त्या नेहमी भविष्यातच येत असतात तेव्हा भीती अनिश्चितता हे नेहमी भविष्यात येत असते तेव्हा आपल्याला असे वाटते की कुणालाही अनिश्चित परिस्थिती आवडत नाही ते ही अनिश्चितता कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून लोकं माहिती गोळा करत असतात तेव्हा ते या टँक बद्दलची या व्यक्ती बद्दल ची माहिती कशी गोळा करू शकतात तर ते इतरांकडून ऐकून ही माहिती गोळा करू शकतात तसेच दुसरे म्हणजे निरीक्षणातून किंवा एखाद्या जागी त्यांच्या मित्राकडे बाजारात मार्केटमध्ये किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या घरी ही टॅंक पाहून माहिती गोळा करू शकतात तेव्हा ऐकल्यामुळे त्यांना या विषयी सॉफ्टवेअर प्रकारचे ज्ञान मिळते जसे की ही टॅंक कसे काम करते तिचे कार्य काय आहे तिचा वापर कसा आहे आणि हे कसे परिणामकारक आहे हे कळते तेव्हा तो त्याच्या मित्रांकडून नातेवाइकांकडून कदाचित त्याला माहीत नसलेल्या शेजाऱ्यांकडून किंवा रेडिओ वरून टेलिव्हिजन वरून किंवा ह्यूमन नेटवर्क सोशल नेटवर्क मास मेडिया अशा कुणाकडूनही ऐकून या टँक बद्दलची माहिती गोळा करतो परंतु ही माहिती फक्त ऐकल्यामुळे त्यांना फक्त सॉफ्टवेअर प्रकारचे ज्ञान मिळते हार्डवेअर प्रकारचे ज्ञान मिळत नाही हार्डवेअर साठी त्यांना हे पाहण्याची गरज असते याचा आकार कोणता आहे याची साईज काय आहे याचे स्ट्रक्चर कसे आहे हे सुंदर आहे की नाही हे छोटे आहे की मोठे हे गोल आहे की चौकोनी हेसुद्धा सर्व माहित असणे आवश्यक आहे कारण कदाचित माझ्याकडे हे इन्स्टॉल करायला जागा नसेल किंवा जर मी हे माझ्या घरात ठेवले तर हे चांगले दिसणार नाही हे हार्डवेअर कंपोनेंट तुम्हाला फक्त निरीक्षण केल्यामुळेच कळू शकतात आणि नंतरच माझे ज्ञान पूर्ण होते परंतु हे नाविन्यतेचा प्रसार करण्याचे मॉडेल रॉजर यांनी विकसित केले आहे त्यांचे असे म्हणणे आहे की निर्णय घेण्यासाठी संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे संपूर्ण ज्ञान म्हणजेच माहिती जी आपल्याला ऐकून आणि निरीक्षणातून मिळत असते परंतु ताबडतोब हे ज्ञान अडपटेशन ला जात नाही हे ऍडॉप्ट करण्याचा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ घेते आपल्याला हे निर्णय मनापासून घेतलेले हवे आहेत आणि त्या निर्णयावर कोणतेही प्रश्न असू नयेत तर मन वळवण्याची अवस्था आणि निर्णयाचा टप्पा म्हणजे व्यक्तिनिष्ठ दृष्टीकोनातून याचा उपयोग काय आहे मला त्यासाठी जास्त माहिती हवी आहे माझ्या परिस्थिती नुसार जर व्यक्तिनिष्ठ अर्थ असा आहे की हे कार्य करेल की नाही या प्रकारचे संदर्भ मला चर्चेतूनच मिळू शकतात आणि म्हणून मला तीन प्रकारची माहिती असणे आवश्यक आहे ते म्हणजे ऐकणे निरीक्षण आणि चर्चा या 3 प्रकारच्या माहिती मला खरोखर निर्णय घेण्यासाठी आणि अनिश्चितता कमी करण्यासाठी मदत करतील आणि नंतर मी निर्णय घेऊ शकतो माझ्या यानंतरच्या 2 लेक्चर मध्ये मी तुम्हाला बांगलादेशाचे उदाहरण देईन ज्यामध्ये लोकांनी कशी माहिती गोळा केली याबद्दलचे फीडबॅक आणि रिझल्ट असणार आहेत आणि कुठल्या प्रकारचे नेटवर्क त्यांनी वापरले आणि यात मोठी भूमिका कोणी निभावली हे आहे धन्यवाद मी तूमचा आभारी आहे